सुस्वागतम या कोर्सच्या मायक्रोवेव्ह इंटिग्रेटेड सर्किट्स या आणखी एका मॉड्यूलमध्ये आपले स्वागत आहे मागील मॉड्यूल नंतर आपण आता सातव्या आठवड्यात आहोत सातव्या आठवड्याच्या पहिल्या मॉड्यूलमध्ये आपण गेन सर्कल वापरून एकतर्फी टप्प्याची रचना पूर्ण केली होती यासाठी आपण ट्रान्सड्यूसर गेनचा वापर गेन संबंधी तपशील म्हणून केला होता आणि मग आपण पाहिलं होतं की एकतर्फी गुणवत्तेचा आकृतिबंध ज्याबाबत आपण चर्चादेखील केली होती तो एकतर्फी अंदाज दाखवण्याबाबत किती योग्य आहे मी मागील मॉड्यूलमध्ये नमूद केले होते की यानंतर आपण दुहेरी प्रकरणावर चर्चा करणार आहोत जेव्हा आपण एकतर्फी अनुमान काढत नाही तेव्हा असे होते तर आपण प्रत्यक्षात काय करू शकतो ते पाहू आता मी एक गोष्ट दुहेरी टप्प्यासाठी सांगू इच्छितो ती म्हणजे एकतर्फी प्रकरणात रचनेबाबत फारशी लवचिकता नाही म्हणजे जे आपण गणिती पद्धत वापरून साध्य करू शकतो परंतु एकतर्फी अंदाजाच्या प्रकरणात आपण पण विशिष्ट गेन नमूद करू शकतो आणि त्यानंतर आपण भाराची बाजू आणि गेन सर्कलच्या उगमाची बाजू काढतो दुहेरी प्रकरणात आपण हे करू शकत नाही आता जर उपकरण बिनशर्त स्थिर आहे म्हणजेच ए हा 1 पेक्षा मोठा आणि बी हा शून्य पेक्षा मोठा किंवा डेल्टा 1 पेक्षा कमी असेल तर संयुक्त गणितासाठी आपल्याकडे असणे आवश्यक आहे आणि गॅमा एल आता तेवढाच असावा आता आपल्याला माहित आहे की गॅमा इन आणि गॅमा आऊट ची समीकरणे काय आहेत आणि जर आपण ही 3 समीकरणे एकत्रितपणे सोडविली तर आपल्याला जे उत्तर मिळेल ते असे खालील प्रमाणे दिले आहे हे बी 1 बीएस आणि सीएस द्वारा दिले गेले आहेत आता जर आपण ही मूल्ये गेनच्या समीकरणात बदलली तर एस 12 हे मूल्य शून्य नसताना जेव्हा आपण त्याला गेनिंग प्रश्न असे म्हणतो मी त्या समीकरणाची पुनरावृत्ती करीत नाही परंतु जर आपण त्या समीकरणात गॅमा एस आणि गॅमा एमएलची मूल्ये बदलली तर आपल्याला जे मिळते ते म्हणजे दुहेरी प्रकरणातील जीटीचे जास्तीत जास्त संभाव्य मूल्य आणि जीटीचे ते मूल्य जीटीचे आम्हाला मिळते ते जास्तीत जास्त मूल्य हे खालीलप्रमाणे दर्शविले जाते आता आपण दाखवू शकतो आपण आधीपासूनच जीपी बद्दल चर्चा केली आहे जी पॉवर गेन किंवा ऑपरेटिंग पॉवर गेन आहे आणि जीए म्हणजे उपलब्ध पॉवर गेन आहे आता आपण दाखवू शकतो की जीटी मॅक्स जीपी मॅक्सच्या तसेच जीए मॅक्सच्या समान असेल आता हे सुलभ देखील केले जाऊ शकते आता के स्क्वेअर 1 च्या के या वर्गमुळाने ने अंश आणि छेद विभाजित करून हे आपल्याला मिळेल हे एस 21 ला एस 12 ने विभाजित केल्यावर मिळणाऱ्या मूल्यांच्या समान आहे हे देखील वाय 21 ला वाय 12 ने विभाजित केल्यावर मिळणाऱ्या मूल्यांच्या समान आहे आपण झेड आणि एस पॅरामीटर्स दरम्यानच्या रूपांतरण सूत्राद्वारे ते तपासू शकता आता आपण पाहिले की बिनशर्त स्थिर प्रकरणाची ही स्थिती आहे आता बिनशर्त स्थिर स्थितीसाठी जीटी मॅक्स बरोबर जी जीटी मॅक्स समान आहे ती आपल्याला मिळाली आता ही खरोखर गुणवत्तेची निदर्शक आहे हे प्रत्यक्षात आरएफ उपकरणांच्या डेटाशीट्समध्ये दिले गेले आहे असे समजा की जर आपण बाजारातून खरेदी केले तर जीए मॅक्स हे उपकरणासह दिले गेलेले एक वैशिष्ट्य असेल याला एमएजी या शब्दाने देखील ओळखले जाते म्हणजेच कमाल उपलब्ध गेन आता आपण पाहू शकतो की के बरोबर 1 ने बिनशर्त स्थिर आणि संभाव्य अस्थिर यांच्यामधील सीमा निश्चित केली आहे म्हणून आपण पाहतो की के बरोबर 1 च्या जवळ येथे ही के स्थिरता घटक आहे ज्याचा आपण आधी अभ्यास केला होता आणि तो देखील या जीटीशी संबंधित आहे जर आपण मागील स्लाइडवर परत आलो तर आता हा जीटी मॅक्स के शी संबंधित आहे के या समीकरणात येईल आणि के चे हे मूल्य समान मूल्य आहे स्थिरतेची चर्चा करताना असलेले के चे मूल्य आणि या के चे मूल्य समान आहे आता के चे मूल्य एक असताना 1 जीटी मॅक्स सुद्धा 1 होईल जीटी मॅक्सचे मूल्य एस 21 ला एस 12 ने भागण्या इतके होईल बस एवढेच तर स्थिरतेच्या सीमेवर हे जीटीचे मूल्य आहे आणि खरं तर ही देखील गुणवत्तेची एक निदर्शक आहे आणि हे एमएसजी संज्ञेद्वारे ओळखले जाते जो एस 21 ला एस 12 ने भागण्याच्या बरोबरीचा आहे आणि याला कमाल स्थिर गेन म्हणून ओळखले जाते के चे मूल्य एक पेक्षा कमी असताना म्हणजे संभाव्य अस्थिर प्रकरण एकाचवेळी समान मूल्य अस्तित्त्वात नसतात तर के चे मूल्य एक च्या बरोबर असताना आपल्याकडे समान मूल्य उपलब्ध असेल आणि तो गेन आणि त्याचे मूल्य याद्वारे दिले जाते मी आधी वर्णन केलेले 2 समीकरण पूर्ण करू शकेल असे जुळणारे नेटवर्क शोधणे शक्य नाही तथापि के चे मूल्य एक पेक्षा जास्त असेल आता बिनशर्त स्थिरतेसाठी आपण पाहिले की आपल्याला के चे मूल्य एक पेक्षा जास्त आणि डेल्टा मॉड्यूलस चे मूल्य एक पेक्षा कमी असणे आवश्यक आहेत जर या दोन्ही अटींची पूर्तता होत नसेल तर ते संभाव्य अस्थिर आहे एखाद्या विशिष्ट प्रकरणात जेव्हा डेल्टा म्हणून के चे मूल्य एक पेक्षा जास्त आणि डेल्टा 1 पेक्षा मोठा हे देखील संभाव्य अस्थिर असते या विशिष्ट प्रकरणात देखील गॅमा एमएस आणि गॅमा एमएलचे मूल्य शोधणे शक्य आहे आणि ही मूल्ये बिनशर्त स्थिर प्रकरणात प्राप्त केली आहेत ती समान असतात हे आता संभाव्यत अस्थिर असल्याने जीटी मॅक्सऐवजी आपल्याकडे एक जीटीमीन असेल जे ट्रान्सड्यूसर पॉवर गेनचे किमान मूल्य आहे व ते मूल्य वजा चिन्हा ऐवजी हे येथे अधिक चिन्ह वापरून दर्शविली आहे आणि जर आपण काही वेळासाठी मॉनिटरवरील स्लाइडवर गेलो तर मानक आरएफ उपकरणांसाठी ही जीटी विरुद्ध फ्रिक्वेन्सी या आलेखातील वक्ररेषा आहे आपण पाहू शकतो की उच्च फ्रिक्वेन्सीसाठी ते बिनशर्त स्थिर आहे आणि म्हणूनच हा एमएजी अस्तित्त्वात आहे आणि कमी फ्रिक्वेन्सीसाठी ही एमएसजी दिलेली स्थिरता सीमेवरील स्पष्टीकरण आहे हा सहसा आरएफ उपकरणांसह पुरविला जाणारा आलेख असतो आणि आपण पाहतो की उच्च फ्रिक्वेन्सीच्या तुलनेत कमी फ्रिक्वेन्सीवर उपकरण कमी स्थिर आहे आणि एफ मॅक्स नावाच्या एफच्या विशिष्ट मूल्यासाठी जीटी किंवा जीटी मॅक्सचे मूल्य एक होते हे एफ मॅक्सच्या पलीकडे आहे यापुढे कोणताही वापरण्यायोग्य गेन मिळत नाही आणि हे एफ मॅक्स एमएसजी आणि एमएजी हे पॅरामीटर्स आहेत जे बर्याच आरएफ उपकरणांच्या डेटाशीटमध्ये पुरवले जातात तर आपण एकेरी प्रकरणात ट्रान्सड्यूसर पॉवर गेनचा वापर कसा डिझाइन करावा आणि आपण आरएफ उपकरणांच्या बिनशर्त स्थिर किंवा संभाव्य अस्थिर प्रदेशात आहोत यावर अवलंबून दुहेरी प्रकरणात कमाल उपलब्ध गेन किंवा कमाल स्थिर गेन कसा मिळवायचा याबद्दल चर्चा केली आहे परंतु नंतर आपण पाहिले की आपल्याकडे जर दुहेरी प्रकरण असेल तर आपण डिझाइन करू शकत नाही आपण ट्रान्सड्यूसर गेनसाठी विशिष्ट मूल्य ठरवू शकत नाही तर या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आपण या आधी वापरलेल्या इतर 2 गेन परिभाषा वापरतो त्या म्हणजे ऑपरेटिंग पॉवर गेन आणि आरएफ सर्किट्स डिझाइन करण्यासाठी उपलब्ध पॉवर गेन आहेत तर आपण हे पाहू की हे 2 पॉवर गेन वापरून डिझाईन कसे करायचे जर आपण ऑपरेटिंग पॉवर गेनचे विशिष्ट मूल्य निश्चित केले तर गॅमा एल च्या लोकसला आपण पॉवर गेन मध्ये म्हणतो की ऑपरेटिंग पॉवर गेन जीपी हे गॅमा एल चे कार्य आहे गॅमा एल म्हणजे लोड प्रतिबिंब गुणांक तर गॅमा एलचे लोकस जीपी च्या स्थिर मुल्यासाठी दर्शविले जाऊ शकते व्युत्पत्ती गोंजालेसच्या पुस्तकात आहे हे दर्शविले जाऊ शकते की लोकस हे असे आहे जिथे हे सीपी खालील प्रमाणे दिले गेले आहे हे वर्तुळाचे केंद्र सिपी आणि वर्तुळाची त्रिज्या आरपी यांचे मूल्य आहे या आउटपुटचे केंद्र हे रिकॉल आउटपुट स्थिरता वर्तुळ आहे कारण ते गॅमा एल चे कार्य आहे आउटपुट स्थिरता वर्तुळाचे केंद्र स्थिर जीपी वर्तुळाचे केंद्र आणि बिंदू गॅमा एल यांचे मूल्य शून्य असून ते एका रेषेत आहेत दुसरी गोष्ट अशी आहे की जेव्हा गॅमा एल गॅमा एमएलच्या बरोबरीचा असतो तेव्हा ट्रान्सड्यूसर पॉवर गेनच्या दुहेरी प्रकरणात प्राप्त हा तोडगा असतो तेव्हा जीपी मॅक्स जीटी मॅक्सच्या बरोबरीचा असतो तर ही ऑपरेटिंग पॉवर वर्तुळ अशी आहेत हा निळा वर्तुळ हा आमचा स्मिथ चार्ट आहे आणि हे लाल वर्तुळ ऑपरेटिंग पावर सर्कल आहेत जसे आपण पहात आहोत की या सर्व मंडळाची सर्व केंद्रे एकरेशीय आहेत आणि ते यामुळेच जर आपण स्लाइड्स वर परत आलो तर सीपी या समीकरण द्वारे दिले आहे आणि सी 2 चे मूल्य एस 22 डेल्टा एस 11 स्टार असे दिले आहे ही सदिश संख्या आहे इतर अदिष संख्या आहेत आणि म्हणूनच सर्व ऑपरेटिंग गेन सर्कलची सर्व केंद्रे सरळ रेषेत असतील हे छोटे जीपी मी परिभाषा काय आहे ते नमूद केले नाही प्रत्यक्ष पॉवर गेनला एस 21 च्या वर्गाने विभाजित केल्याने हा छोटा जीपी प्राप्त होतो तर हे सामान्यीकृत आहे म्हणूनच हा छोटा जीपी सामान्यीकृत पॉवर किंवा सामान्यीकृत ऑपरेटिंग पॉवर गेन आहे तर ऑपरेटिंग पॉवर सर्कल वापरून डिझाइन कसे करावे Refer Slide Time 1836 तर एखाद्यासाठी समजा हा आपला स्मार्ट चार्ट आहे आणि समजा की आपण प्राप्त केलेली पॉवर गेन वर्तुळ अशी आहेत तर जीपीसाठी डिझाइन करण्याची पहिली पायरी ही आहे की ऑपरेटिंग पॉवर गेन वर्तुळ काढणे आता हे गॅमा एल प्लेन असल्याने गॅमा एलचे इच्छित मूल्य निवडा तर समजा ज्या वर्तुळामध्ये आपणास रस आहे त्यावरील एक बिंदू निवडा गॅमा एल नंतर ते गॅमा एलचे मूल्य आहे जे आपल्यासाठी निवडलेल्या डिझाइनचे आहे आणि जर तुम्हाला ट्रान्सड्यूसर पॉवर गेन ऑपरेटिंग पॉवर गेन सारखा बनवायचा असेल म्हणजे जीपीच्या बरोबरीने जीटी बनवण्यासाठी तर तुम्ही इथे गॅमा एल चे मूल्य निवडा हे गामा एल चे मूल्य आहे आणि समजा की हे गेन सर्कल आहे असे समजा की तुम्हाला 10 डीबीच्या जीपीची आवश्यकता आहे आणि समजा की हे 10 डीबी गेन सर्कल आहे तर मग तुम्ही त्या वर्तुळावर एक बिंदू निवडला ज्यामुळे तुम्हाला गॅमा एलचे मूल्य मिळेल येथून तुम्हाला गॅमा एल मिळेल एकदा तुम्हाला गॅमा एल मिळाला की तुम्ही गॅमा इनची गणना करू शकता आणि मग गॅमा एस गॅमा इनच्या संयुक्त बरोबरी्चा असेल हे देखील जीटी जीपीच्या बरोबरीची असल्याचे सुनिश्चित करेल आता संभाव्य अस्थिर केससाठी संभाव्य अस्थिर केसची रचना कशी करावी हे पाहूया संभाव्य अस्थिर प्रकरणासाठी समजा की हे आपले एकक वर्तुळ आहे आणि हे आपले स्थिरता वर्तुळ आहे म्हणून हे आउटपुट स्थिरता वर्तुळ असेल आपण पूर्वीच्या प्रकरणासारखेच एखादे विशिष्ट गेन सर्कल निवडता गॅमा एलचे मूल्य निवडता आपण निवडलेला गॅमा स्थिर प्रदेशात आहे याची खात्री करता आणि नंतर एकदा आपण गॅमा एल निवडल्यानंतर गॅमा इन शोधू शकता आणि गॅमा इन पासून आपण गॅमा एस शोधू शकता आता जेव्हा आपण हे करता तेव्हा आपल्याला लक्षात घेणे आवश्यक असलेले एक महत्त्वाचे घटक म्हणजे आपल्याला इनपुट स्थिरता वर्तुळ देखील काढावी लागतील कारण मी म्हटल्याप्रमाणे तुम्ही निवडल्यास तुम्हाला गॅमा एस हा संयुक्त गॅमा इतका बरोबर निवडणे आवश्यक आहे परंतु नंतर हे गॅमा एस स्वतः इनपुट स्थिरता वर्तुळाच्या स्थिर प्रदेशात स्थित असले पाहिजे म्हणूनच आपण इनपुट स्थिरता वर्तुळ रेखाटन करू शकता आणि नंतर हे समीकरण वापरुन आपण प्राप्त केलेले गॅमा खरोखर स्थिर प्रदेशात आहे की नाही ते पाहू शकता जर ते स्थिर प्रदेशात असेल तर ते ठीक आहे अन्यथा आपल्याला गॅमा एलचे भिन्न मूल्य निवडण्याची आणि या संपूर्ण प्रक्रियेची पुन्हा पुनरावृत्ती करण्याची आवश्यकता आहे आता एक गोष्ट लक्षात घ्या हे ऑपरेटिंग पॉवर गेन सर्कल वर बेतलेले डिझाइन विशिष्ट प्रकारच्या एम्पलीफायरसाठी वापरले जाऊ शकते जसे पॉवर एम्प्लीफायर जेथे इनपुट इम्पिडन्स निश्चित केली गेली आहे परंतु लोड इम्पिडन्स बदलली जाऊ शकते मग तेथे कमी नॉइज एम्पलीफायर आहेत ज्यात आउटपुट निश्चित केले आहे परंतु इनपुटमध्ये विविधता येऊ शकते अशा प्रकारच्या एम्प्लिफायरसाठी जसे मी आधी मी नमूद केले आहे आपण डिझाइनसाठी उपलब्ध गेन सर्कल्स वापरू इच्छित असाल तर मग आपण उपलब्ध पॉवर गेन सर्कल्स काय आहेत हे पाहू तर उपलब्ध पॉवर गेन सर्कल्स ही ऑपरेटिंग पॉवर गेन सर्कलप्रमाणे असतात आपण वेगळं निवडलं म्हणून गॅमा एस चा लोकस हा सतत उपलब्ध पॉवर गेनसाठी खालील प्रमाणे दिला जाऊ शकतो आणि जर आपण मॉनिटरवरील स्लाइड्सवर गेलो ऑपरेटिंग पॉवर गेन सर्कलप्रमाणेच सर्व उपलब्ध पॉवर गेन सर्कलचे केंद्र एकरेशिय असेल हे अर्थातच गॅमा एस प्लेन आहे ऑपरेटिंग पॉवर सर्कलसाठी ते गामा एल प्लेन होते आणि त्यामुळे निवडण्याचा मार्ग होता तर डिझाइन करण्याचा मार्ग समजा ही 10 डीबी उपलब्ध पॉवर गेन लाइन आहे आणि आपल्याला 10 डीबीचा पॉवर गेन आवश्यक आहे तर या वर्तुळावरील एक बिंदू निवडा हे लाल वर्तुळ जे स्मिथ चार्टमध्ये आहे हे अर्थातच आहे असे आम्ही गृहित धरत आहोत की ही बिनशर्त स्थिर बाब आहे आपण गॅमा एसचे मूल्य निवडले आणि ज्याप्रमाणे आपण गॅमा इन चे मूल्य ऑपरेटिंग पॉवर गेन सर्कल प्रकरणात काढले त्याप्रमाणे गॅमा आऊटचे मूल्य काय आहे हे आपल्याला समजले एकदा तुम्हाला गॅमा इन सापडला की तुम्ही गॅमा एल गॅमा आउट कॉंज्युएटला समान सेट करता आणि हे गॅमा एलचे मूल्य आहे जेव्हा तुम्ही असे कराल तेव्हा जीटी जीएच्या बरोबरीचे असेल संभाव्य अस्थिर प्रकरणासाठी आपण उपलब्ध पॉवर गेन सर्कल्स काढता आपण इनपुट स्थिरता वर्तुळ देखील काढता स्थिर प्रदेशात असलेल्या या उपलब्ध पॉवर सर्कल वरील बिंदू निवडा एकदा आपण एखादा बिंदू निवडल्यानंतर असे समजा की गॅमा एसचे निश्चित मूल्य गॅमा आऊटचे मूल्य शोधा आणि नंतर आपला गॅमा एल हे गॅमा आउट कॉंजुएट बरोबर सेट करा एकदा आपण हे केले की आपण आता आउटपुट स्थिरता वर्तुळ काढा जे गॅमा एल प्लेनमध्ये असेल आणि आपण हे समीकरण वापरुन प्राप्त केलेले हे गॅमा एल खरोखर स्थिर प्रदेशात आहे का ते पहा जर ते स्थिर प्रदेशात असेल तर ठीक आहे हे स्थिर प्रदेशात नसल्यास नंतर आपल्याला गॅमा एस चे आणखी एक मूल्य शोधण्याची आवश्यकता आहे आणि गॅमा एल गॅमा एस आणि गॅमा एल अनुक्रमे इनपुट आणि आउटपुट स्थिरता वर्तुळाच्या स्थिर प्रदेशात येईपर्यंत ही प्रक्रिया पुन्हा करा तर थोडक्यात संरचनेत आम्ही दुहेरी प्रकरणांचा समावेश केला मागील मॉड्यूलमध्ये आम्ही केवळ एकतर्फी ट्रान्सड्यूसर गेन प्रकरण शिकले होते दुहेरी जुळणीसाठी आपण केवळ ट्रान्सड्यूसर गेन चा विचार केला तर आपण पाहिले की द्विपक्षीय रचना गणिताच्या दृष्टीने फार कठीण आहे आणि जे आम्ही प्राप्त करू शकतो ते कमाल आहे जीटीचे जास्तीत जास्त मूल्य उघडण्यासाठी इनपुट आणि आउटपुट प्रतिबिंब गुणांक निर्दिष्ट करा उपलब्ध पॉवर गेन आणि ऑपरेटिंग पॉवर गेनसाठी आपण पाहिले की आपण दुहेरी प्रकरणातही डिझाइन करू शकतो उपलब्ध पॉवर गेन सर्कलसाठी लोड नेहमीच असते लोड प्रतिबिंब गुणांक नेहमी आउटपुट प्रतिबिंब गुणांकाचा संयोग असतो प्रतिबिंब गुणांक आणि ऑपरेटिंग पॉवर गेन सर्कल साठी इनपुट स्त्रोत प्रतिबिंब गुणांक हे इनपुट प्रतिबिंब गुणांकाचे संयुग असतात म्हणून मी आधी म्हटल्याप्रमाणे उपलब्ध पॉवर गेन सर्कलवर बेतलेल्या डिझाइनचा वापर त्या एम्पलीफायरसाठी केला जातो जेथे आउटपुट इम्पिडंस निश्चित केलेली आहे परंतु इनपुट इम्पिडंस बदलली जाऊ शकते आणि ऑपरेटिंग पॉवर गेन सर्कल त्या एम्पलीफायरच्या डिझाइनसाठी वापरली जातात जिथे इनपुट प्रतिबिंब गुणांक निश्चित केला आहे परंतु आउटपुट प्रतिबिंब गुणांक भिन्न असू शकतो पुढच्या व्याख्यानात आपण नोईज सम्बन्धी एम्पलीफायर डिझाइनचा आणखी एक महत्त्वाचा विषय पाहू तर आपण पुढील व्याख्यानात पुढील मॉड्यूलमध्ये हे करणार आहोत